हॅलो एव्हरीवन डिजास्टर रिकव्हरी अँड बिल्ड बॅक बेटर लेक्चर सिरीज मध्ये आपले स्वागत आहे या लेक्चर मध्ये आपण पार्टिसिपेशन इन डिजास्टर रिस्क गव्हर्नन्स बाय गेटिंग इन साईट फ्रॉम मुंबई इंडिया अँड घाना फोकस करणार आहोत आपण या आधीच बोललो आहोत की डिझास्टर रिस्क गव्हर्नन्स साठी कम्युनिटी पार्टिसिपेशन हा महत्त्वाचा एलिमेंट आहे त्याबद्दल आपण मागच्या प्रेझेंटेशन मध्ये आणि स्लाईड च्या मदतीने चर्चा केली आहे तेव्हा आपल्याला फ्रेमवर्क ची गरज आहे फ्रेमवर्क दोन भागात विभाजित करता येते प्रथम प्रोसेस पार्ट दुसरे आउट कम पार्ट आपण त्याबद्दल चर्चा केली आहे त्यानुसार आपल्याला व्हेरिएबल कॉम्प्रेहेन्सिव्ह पार्टिसिपेशन फ्रेमवर्क मिळते हे प्रोसेस 1 आणि हे उजव्या बाजूला दुसरे आउटकम 1 आहे आशा आहे की हे ठीक आहे आता आपणास हे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मध्ये भाग घेण्यास किती प्रमाणात खरोखर मदत करते ते आपल्याला पाहायचे आहे आणि खरोखर हे आपल्यासाठी डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट आणि कम्युनिटी इन्व्हॉल्व्हमेंट वाढविण्यासाठी उपयुक्त साधन ठरू शकते ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे हे वांद्रे कुर्ला संकुलाच्या अगदी जवळ असलेल्या धारावी भागातही मुंबई आहे आणि ही मिठी नदी मॅंग्रोव्ह जंगल आहे आणि हे वांद्रे कुर्ला आहे आणि हा धारावी परिसर आहे हे आपल्या अभ्यासाचे क्षेत्र आहे 2005 मध्ये मुंबईत एक भयंकर आपत्ती आली एका दिवसात १००० मिलिमीटर पाऊस पडला आणि त्यामुळे शहर पंगू झाले शहराच्या 60 भागावर याचा अप्रत्यक्ष किंवा थेट परिणाम झाला या पुरामुळे केवळ एक दिवसाच्या किंवा दोन दिवसांच्या पुरामुळे सुमारे 1000 लोक मरण पावले हे धारावी तील एरिया चे एक पिक्चर आहे हे आपल्या लोकेशन जवळच आहे हे महाराष्ट्र आहे आणि हे मुंबई आहे तुम्ही पाहू शकतात की मुंबई आणि नंतर इथे हे आपले अभ्यासाचे क्षेत्र म्हणजेच धारावी ही मिठी नदी विहार पवई आणि हे धारावीचे क्षेत्र येत आहे आणि हा धारावी एरिया आहे आणि हे आपले अभ्यासाचे क्षेत्र आहे मुळात कालाकिला आणि धारावी मधील राजीव गांधी नगर हे दोन अभ्यासाचे क्षेत्र आहेत तर तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकतात की मिठी नदीकाठच्या वस्तीवरील जमीन अतिक्रमित आहे हे पूर्वी एक खारफुटीचे जंगल होते 100 चौरस मीटर एरिया ची ही एक झलक आहे आणि या एवढ्याशा छोट्या जागेत एकूण 25000 लोकसंख्या आहे तिथे आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे जो मुंबई मेगासिटी साठी डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट संबंधित क्योटो युनिव्हर्सिटी ने म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुंबई अँड स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर तसेच जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स इत्यादी सारख्या संस्थांच्या सहयोगाने केला आहे हे सर्व इंटिग्रेटेड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मेगासिटी मुंबई साठी या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट झालेले आहेत आम्ही एमसीजीएम वॉर्डा तील जी नॉर्थ वॉर्डात एक छोटेसे कार्यालय स्थापन केले आहे तिथे हे रीसर्च हब कडून आहे कल्पना करा की ही टाइम लाईन आहे आम्ही धारावी ला जाऊ तेथील लोकांना हॅलो बोलायला आणि तुम्ही कसे आहात असे विचारायला सुरुवात केली आणि नंतर त्या लोकांसोबत आम्ही एक प्रकारचा सहसंबंध तयार केला ते लोक सुद्धा आम्हाला हॅलो म्हणतात आणि आम्ही कसे आहोत हे विचारतात ते आमच्याशी त्यांच्या बऱ्याच समस्यांबद्दल बोलतात त्यांना त्यांच्या रोजीरोटीच्या समस्या त्यांची नोकरी कौटुंबिक समस्या घरांच्या प्रश्नांबद्दल काळजी आहे आम्ही त्यांच्याशी कुठेही आम्हाला जागा मिळेल तिथे चहाच्या किंवा ज्यूस या दुकानांवर बोलतो नंतर ते त्या एरिया मध्ये असलेल्या पूर आणि धरण समस्येबद्दल बोलायला सुरुवात करतात आम्ही त्यांच्याशी सतत चर्चा करत असतो आणि आम्ही सांगितले की आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तुम्ही काही मार्गांनी मदत करू शकता त्यापूर्वी आम्ही खरोखरच आमची योजना त्यांच्याकडे ठेवली नव्हती आम्हाला हे फक्त जाणून घ्यायचे होते की हा प्रस्ताव त्यांच्याकडून आला पाहिजे आणि आम्ही त्यांच्या चिंता समजून घेण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे तेव्हा त्यांनी सांगितले की खरोखर प्रत्येक वर्षी ते ज्या पूर परिस्थितीला सामोरे जातात त्याचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे म्हणून आम्ही रिस्क मॅपिंग विकसित केले आणि नंतर कालांतराने आम्ही त्यांच्या सोबत एक्शन प्लान विकसित केला आम्ही या डिसिजन मेकिंग प्रक्रियेत या कम्युनिटीज सोबत कसे समाविष्ट झालो याबद्दल मी बोलणार आहे हा भाग 1 होता आणि यात आम्ही आधी स्टेकहोल्डर्स शोधले आणि बेस मॅप विकसित केला आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही रिस्क मॅपिंग व कामाचा प्राधान्यक्रम विकसित केला आणि आम्ही हे सर्वेक्षण फेब्रुवारीमध्ये सुरुवात केले होते आणि आमचे काही विद्यार्थी हे सर्वेक्षण राजीवगांधी नगरमध्ये करत आहेत आम्ही मॅपिंग ग्रुप डिस्कशन टाऊन वॉचींग ऑब्झर्वेशन फोटोग्राफ सेकंडरी डेटा कलेक्शन टेक्निक या सारखे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरत आहोत आणि कन्टेन्ट एनालिसिस डॉक्युमेंटेशन यासारख्या पद्धतींचा देखील वापर केला आहे तेव्हा हे निरीक्षणाच्या वेळी घेतलेले काही फोटोग्राफ्स आहेत इथे तुम्ही या पिक्चर मध्ये झलक पाहू शकतात की आम्ही काही ओपन एंडेड इंटरव्यू आणि ग्रुप डिस्कशन घेतले आहेत इथे हा आम्ही त्या समुदायासोबत केलेल्या चर्चेचा उतारा आहे आम्ही आधी मॅप विकसित केला आणि नंतर त्या मध्ये डेटा ठेवला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेकहोल्डर्स जसे की आमचे GCOE म्हणजेच ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स क्योटो युनिव्हर्सिटी ह्यूमन सिक्युरिटी इंजीनियरिंग टीम आणि लोकल कम्युनिटी मेंबर्स व म्युनिसिपल कार्पोरेशन विशेषतः ग्रेटर मुंबई G नॉर्थ सारखे अनेक प्रकारचे लोक समाविष्ट आहेत आम्ही त्यांना मॅपिंग मध्ये मदत केली आणि सांगितले की आम्ही निरीक्षक म्हणून देखील काम करत आहोत आणि या निरीक्षणाचे ध्येय व रोल काय आहे याची त्या समुदायाला ओळख करून दिली आणि त्याबद्दल सविस्तर सांगितले

स्थानिक समुदाय या प्रक्रियेतील मुख्य अभिनेता म्हणून एक प्रमुख माहिती देणारा होता आणि MCGM किंवा म्युनिसिपल कार्पोरेशन ने देखील लॉजिस्टिक सपोर्ट देण्यासाठी लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत केली आहे व धार्मिक आणि राजकीय संघटनानी देखील सोयीस्कर मदत केली आहे आम्ही तिथे जमीन वापर डेटा निवासी व्यावसायिक सार्वजनिक क्रीडांगण संबंधित डेटा पायाभूत सुविधा कशा आहेत पायाभूत सुविधा काय आहेत डॉक्टर क्लिनिक सामुदायिक शौचालय सामुदायिक नळ शाळा यापासून प्रारंभ करुन बराच डेटा संकलित केला आम्ही धोक्याचे पॅरामीटर्स पूर कालावधी पूर दरम्यान पाण्याची पातळी वारंवार परिणाम होणारी क्षेत्रे इमारतीची उंची इमारतीची सामग्री इमारतीची परिस्थिती प्लिंथ लेव्हल या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकत्रित केल्या आता इथे हे 2006 मधले काही खऱ्या गोष्टी आहेत हा राजीव गांधी नगर चा एक छोटा भाग आहे आणि खरेतर हा रोड आहे व 2006 नंतर येथील बरेच निवासी क्षेत्र हे व्यावसायिक क्षेत्रामध्ये हस्तांतरित झाले आहे लोकांनी इथे जरी मान्यता नसली तरीसुद्धा G1 रचना करण्यास सुरुवात केली आहे परंतु समुदायाने देखील मान्यता दिली आहे आणि सांगितले की राजीव गांधी नगर मध्ये आता बरेच लोक G1 स्ट्रक्चर बांधत आहे ते पक्के किंवा सेमी पक्या प्रकारचे कॉंक्रीट स्ट्रक्चर आहे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रूव्हड नाही तुम्ही ड्रेनेज कॉलिटी वर स्लाईड मध्ये पाहू शकतात त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी सप्लाय इलेक्ट्रिक करंट मुळे इमर्जन्सी किंवा फ्लड इंउंडेशन्स दरम्यान लोकांचा जीव जाऊ शकतो एक्सेस रस्ते खूप नॅरो आहेत आपण खाली करू शकत नाही यामधून दोन लोक सहजपणे जाऊ शकत नाहीत रस्ते वेडीवाकडी आहेत फ्लड इंउंडेशन्स परिस्थिती दरम्यान रस्ते पाण्याने भरले जातात तुम्ही तुमचे पाऊल कुठे ठेवत आहात ते कळत नाही 2005 दरम्यान मिठी नदी चे पाणी हळुवारपणे फ्लड इंउंडेशन्स होऊन आठ वाजेदरम्यान वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे रस्त्यापर्यंत आले होते लोकांना 2005 मध्ये बाहेर पडता आले नाही त्याचे एक कारण म्हणजे कोणतेही ठरावीक जागा नव्हते कोणतीही आगाऊ सूचना मिळाले नाही घरातली कर्ती माणसे घरात नव्हती त्यामुळे स्त्रियांना दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे लीडरशिप डिसिजन घेता आले नाही किंवा तेव्हा जागा खाली करण्याचा निर्णय घेण्यास खूप उशीर झाला होता सभोवतालच्या एरियामध्ये पाणी भरले गेले होते लोकांना त्यांच्या प्रॉपर्टी गमावण्याची भीती होती तसेच लुटमारी होण्याची संभावना होते लोकांना जागा रिकामी करून कुठे जायचे कसे जायचे याबद्दल काही माहिती नव्हती फ्लड परिस्थिती आल्यानंतर वर स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे घर होते लोकल गव्हर्मेंट ने वर्षानुवर्ष केवळ रस्ते रिकामे करण्यावर भर दिला त्याचा परिणाम असा झाला की घरे जास्तच व्हलनेरलॅबल झाली पाणी घरापर्यंत येऊ लागले आणि खऱ्या अर्थाने रिस्क तयार झाली अशाप्रकारे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी शेअर केले मिठी नदीवर एन्क्रोचमेंट करण्यात आले आहे काही लोक मिठी नदीला एन्क्रोचचिंग करून नवीन कन्स्ट्रक्शन तयार करत आहेत अॅक्च्युअली म्युनिसिपल अथोरिटी अलीकडेच असे कन्स्ट्रक्शन पाडले आहे परंतु तरीही नवीन कन्स्ट्रक्शन तयार होत आहे अशा प्रकारची माहिती लोकांनी शेअर केली 1980 मध्ये मिठी नदीवर संपूर्णपणे हे खारफुटीचे क्षेत्र होते तो हा रस्ता आहे आणि हा धारावी परिसर आहे परंतु प्रत्यक्षात हे खारफुटीचे क्षेत्र होते 1990 च्या पूर्वार्धात किंवा 1980 च्या उत्तरार्धात मध्ये काही वस्त्या तयार झाल्या आहेत विशेषत बांधकाम कामगारांनी तात्पुरती घरे बांधायला सुरुवात केली 1995 मध्ये हे वाढलेले दिसत आहे तुम्ही पुन्हा 20002005 आणि 2013 मध्ये देखील हे पाहू शकतात तेव्हा यावरून ही काही फार जूनी वस्ती नव्हती तेव्हा इथे राजीव गांधी नगर मध्ये तुम्ही इमारतीची उंची पाहू शकतात बरेच घरे फक्त तळमजल्याचीच आहे परंतु अलीकडे विशेषतः रोड च्या बाजूला लोकांनी G1 बांधकाम केलेले दिसत आहे हे तुम्ही इथे लाल रंगात उजव्या हाताच्या बाजूला पाहू शकतात 2005 मध्ये पातळी या क्षेत्रामध्ये म्हणजेच मिठी नदीच्या जवळ लाल रंगाने दाखवले आहे आणि त्या क्षेत्रात पाणी 6 ते 10 फूट होते 6 ते 10 फूट म्हणजे सामान्य माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त होते आणि इथे बऱ्याच भागात ते पाणी 2 ते 5 फूट होते व रोड च्या जवळ फक्त 1 फूट पाणी होते त्यामुळे त्यांना फार काही त्रास झाला नाही धरणामध्ये त्यांना या मालिकेत वार्षिक पाणी साचण्याचा सामना करावा लागत होता आणि तुम्ही पाहू शकता की इथे बऱ्याच इमारती आणि बरीच घरे प्रत्येक वर्षी एक ते दोन फूट पाण्याखाली आहेत आणि काही केसेस मध्ये हे दोन ते तीन तास सातत्याने सुरू असते काही ठिकाणी हे कमी असते तर काही ठिकाणी जास्त असते हे 2005 मधील पुरामुळे झालेले इमारतींचे घरांचे आणि काही टिकाऊ मालमत्तेचे नुकसान झालेले आहे तुम्ही पाहू शकतात कि जी घरे माहीम क्रिक किंवा मिठी नदी च्या जवळ होती त्यांचे जास्त प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे तुम्ही हे देखील पाहू शकतात कि मधल्या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि इथे यांचे कमी नुकसान झालेले आहे परंतु जे लोक माहीम क्रीक किंवा नदीच्या अगदी जवळ होते त्यांचे सर्वकाही हरवले होते त्यांच्या घरामधील बेड भिंती असे सर्व काही गोष्टींचे नुकसान झाले आणि त्यामुळे त्यांचे अति प्रमाणात नुकसान झाले इथे हे विद्यार्थ्यांनी केलेले काही स्केचेस आहेत आणि म्हणून आम्ही या सर्व बऱ्याच मॅपिंग जोडण्याचा अभ्यास झाल्यानंतर लोकांना विचारले की तुम्ही या रिस्क मॅपिंग च्या प्रोजेक्ट मध्ये कशाप्रकारे समाविष्ट झाले होते ते यशस्वी झाले की नाही तेव्हा आम्ही यातील बऱ्याच केसेस जसे की अर्ली एंगेजमेंट स्टॅक होल्डर चे प्रतिनिधित्व कंटिन्युटी एंगेजमेंट आणि सहमत गोष्टी फार छान केल्या परंतु काही केसेस मध्ये आम्हाला साधनांची उपलब्धता कमी आहे आणि आम्ही लोकांची शक्ती क्षमता देखील सुधारू शकलो नाही किंवा त्यांच्याकडे परिणामावर निर्णय घेण्याची शक्ती कमी आहे कारण त्यांच्याकडे साधने कमी आहेत आणि म्हणून ते त्यांचे स्वतःचे प्रोजेक्ट करू शकत नाही परंतु इथे काय हरवले आहे आम्ही लोकांना विचारले की हे सर्व पॅरामिटर ठीक आहे परंतु तुम्ही खरोखर या अभ्यासामध्ये कशाचा समावेश नाही याचा विचार कसा करू शकतात तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की ही माहिती ठीक आहे परंतु सहभागात्मक दृष्टिकोन अर्थपूर्ण आहे जेव्हा आम्हाला या माहितीच्या पलीकडे तुम्ही सांगा की आम्ही काय कृतिशील योजना करू शकतो तेव्हाच आमचा सहभाग अर्थपूर्ण आहे आणि म्हणून आम्हाला माहितीवरून सुधारणेकडे सरकण्याची गरज आहे आणि तसेच काही चांगले आउटकम येईल हे पाहाण्याची देखील आम्हाला गरज आहे त्यामुळे लोकांना स्वतःहून सहभाग घेण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि हा अभ्यास खरोखर मजेशीर होईल ही आधीच गंभीर बाब आहे पण आम्ही या अभ्यासामध्ये बऱ्याच मजेशीर गोष्टींचा समावेश केला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी होतील त्यांच्या विनंतीचा विचार करून तुम्ही हे आरामशीर मार्गाने करा आम्ही या भागाची पुनर्बांधणी पुनर्वसन प्रतिसाद आणि मदत यासाठी कृती योजना विकसित करण्यास सुरवात केली म्हणून आम्ही प्रत्यक्षात बचाव कार्यासाठी केलेल्या कृती सूचीबद्ध केल्या ते बाहेरील मदतीशिवाय काय करू शकतात आणि बाहेरची मदत मिळाल्यानंतर ते काय करू शकतात आणि तसेच इथे हे काही कामांचे प्रतिनिधित्व दाखवते की कोण कुठल्या प्रकारचे काम करू शकते इथे तुम्ही पाहू शकता कि बऱ्याच कृती त्यांनी ओळखल्या जसे की अपंग जखमी आणि वृद्धांना वाचवण्यासाठी अपघातग्रस्त किटच्या साहित्याची यादी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि वितरण करण्यासाठी लोकांना वाहून नेण्याचे आवाहन करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीतील लोकांना वाचवण्यासाठी आणि लोकांना महत्वाची कागदपत्रे बाळगण्याचे आवाहन करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांना बोलावणे विशेषतः निर्वासणाच्या वेळेची वेगवेगळे ओळखपत्रा सारखे कागदपत्रे घेण्याचे आवाहन करणे आम्ही पुनर्वसना साठ साठी चा कृतींची देखील यादी केली आणि स्थानिक पूर समस्या आणि असुरक्षिततेकडे लक्ष देण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी स्थानिक नेत्यांची ओळख करुन प्रलंबित कामे ओळखण्याची सज्जता पाहिली तसेच कोणीही गटारींमध्ये कचरा टाकत नाही याची खात्री करुन नागरी संरक्षणासह आपत्कालीन सेवांच्या संपर्काची यादी तयार केली जेणेकरून आम्ही काय करणार ते स्वतः काय करू शकतात आणि बरेच कलाकार असलेल्या बाह्य एजन्सींच्या मदतीने ते काय करु शकतात आणि म्हणून देखील या यादीमध्ये सातत्य आहे आणि तुम्ही ही काही ब्रेन स्टॉर्मिंग सेशन दरम्यानची छायाचित्रे पाहू शकतात इथे आमचे काही विद्यार्थी व एक्सपर्ट आणि त्या समुदायाचे लोक देखील एकत्र काम करत आहेत आणि शेवटी तुम्ही पाहू शकतात की त्यांनी देखील बऱ्याच समुदाय समित्या जसे की मुख्य कामाची समिती शाळा समिती समुदाय स्वयमसेवक असे विकसित केले त्यांना म्युनिसिपल कार्पोरेशन सिव्हिल डिफेन्स NGO's आणि संशोधक व शैक्षणिक संस्था कडून देखील मदतीची अपेक्षा होती इथे प्राधान्य दिलेले क्षेत्रे कोणती होती आणि इंटरमीटेड प्रायोरिटी आणि रिमोट प्रायोरिटी काय आहे म्हणून लोकांना ड्रायविंग सीट वर आणणे हे खरोखर फार महत्वाचे आहे आणि हे आमचे धारावी समुदायाकरता पुराचे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट केल्यानंतरचे सेलेब्रेशन आहे तरीही या ठिकाणी एक प्रश्न उरतो तो म्हणजे लोक या उपक्रमात सहभागी का होतील वर स्लाईड मध्ये काही क्राईटरिया दिले आहे तुम्ही डाव्या हाताला पाहू शकतात की प्रोसेस आधारित क्रायटेरिया आहेत आणि उजव्या हाताला काही रेफरन्सेस दिले आहेत त्यांचा उपयोग करून आपण कम्युनिटी पार्टिसिपेशन पाहू शकतो डाव्या बाजूला आपण सक्सेसफुल इम्पलेमेंटेशन म्युचवल ट्रस्ट ओनरशिप कॉन्फ्लिक्ट रेसोल्युशन सेल्फ रिलायन्स इत्यादी गोष्टी पाहू शकतो उजव्या बाजूला आपण त्यासाठीचे रेफरन्सेस दिले आहेत रिसर्चर प्रोजेक्ट फॅसिलिटेटर्स लोकल गव्हर्मेंट एनजीओ कडुन वरील क्रायटेरिया हे एक तर प्रोसेस किंवा आउट कम म्हणून डेव्हलप करण्यात आले आहेत याठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने कमी प्रमाणात जाणवते ती म्हणजे कम्युनिटी पार्टिसिपेशन बद्दल आपण बोलत असलो तरी कम्युनिटी कधीही पार्टिसिपेशन चे मिनिंग डिफाइन करण्यासाठी इन्व्हॉल्व्ह करण्यात आली नाही आऊट साईडर स्टेक होल्डर नसलेले व्यक्ती व्हिक्टिम्स नसलेले कम्युनिटी कशाप्रकारे पार्टिसिपेशन करणार आहेत आपण कोणाचेतरी पार्टिसिपेशन शोध करत असताना पार्टिसिपेशन त्यांच्या परस्पेक्टिव नुसार टर्म नुसार डिफाइन करू शकतो म्हणजेच आपण कम्युनिटी पार्टिसिपेशन बद्दल विचारू शकतो कम्युनिटी कशाप्रकारे केव्हा काय प्रकारचे पार्टिसिपेशन करू शकते याबद्दल विचारणा करून कम्युनिटी पार्टिसिपेशन प्लॅन तयार करू शकतो तुमचे पार्टिसिपेशन तुमच्या पद्धतीने असू शकते तुमचे पार्टिसिपेशन आम्ही तुम्हाला कशा प्रकारची परवानगी दिली आहे त्यावर अवलंबून असते उदाहरणार्थ पार्टिसिपेशन दरम्यान तुम्ही दोन तीन चार प्रश्न सहजपणे विचारू शकता म्हणजेच तुम्हाला फ्री पद्धतीचे कम्युनिटी पार्टिसिपेशन करता येत नाही विविध बाजूंनी आणि डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ने विचार करता आमच्या लक्षात आले आहे की पार्टिसिपेशन क्रायटेरिया आम्ही डिफाइन करण्याऐवजी कम्युनिटी ने स्वतः पार्टिसिपेशन बद्दलचे मिनिंग आणि क्रायटेरिया डिफाइन करता येणे शक्य आहे का याला आम्ही यूजर बेस समजतो ज्यांना पार्टिसिपेशन करायचे असेल त्यांनी स्वतःचा पार्टिसिपेशन क्रायटेरिया डिफाइन करावा हा प्रकार म्हणजे सेल्फी कारण या सारखा आहे कम्युनिटी ने स्वतः सक्सेसफुल कम्युनिटी पार्टिसिपेशन साठी क्रायटेरिया टर्म आणि प्रोसेस डिफाइन करणे अपेक्षित आहे आम्ही दक्षिण आफ्रिकेतील घाणा देशात स्टडी केला आहे त्या देशातील पार्टिकुलरली अप्पर रिजन मधील क्लायमेट चेंज मुळे इम्पॅक्ट झालेल्या डिझास्टर प्रोन कम्युनिटी बद्दल चर्चा केली आहे हा रिजन घाना देशाच्या आरक्ता या राजधानी पासून चारशे किलोमीटर उत्तरेला आहे हा रिजन देशातील सर्वात गरीब रिजन आहे त्यांच्याकडे फ्लड अँड ड्राफत हे दोन्ही इशू आहेत वर स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे शेतकरी लोकांकडून किंवा लोकल स्थानिक लोकांकडून त्यांचे स्वतःचे कॅलेंडर डेव्हलप करण्यात आले आहे कॅलेंडर मध्ये त्यांनी क्लायमेट चेंज चित्राद्वारे मांडला आहे क्लायमेट चेंज मुळे नॉर्मल आणि स्टेबल क्लायमेट मध्ये होणारा चेंज त्यांच्या लक्षात येतो साधारणपणे रेगुलर कॅलेंडर म्हणजे त्यांच्याकडे मे ते सप्टेंबर दरम्यान बऱ्यापैकी आणि ऑक्टोबर मध्ये थोडा पाऊस पडतो त्यानंतर नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत ड्राय सीजन असतो आत्ता क्लायमेट चेंज मुळे पाऊस पडण्याचा कालावधी एप्रिल ते मे आणि कधीकधी जून पर्यंत वाढला आहे साधारणपणे मे पर्यंत परिस्थिती बरी असते परंतु जून किंवा जुलैनंतर पाऊस पडणे बंद होऊन ड्राफ्ट सारखी सिच्युएशन तयार होते कधीतरी ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये खूप पाऊस पडतो तेव्हा पावसाचे कमी प्रमाण असल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष आणि ड्राफ्ट येतो कधीतरी खूप पाऊस पडून नंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाते आणि पुन्हा पुन्हा सीजनल शिफ्ट झालेले आपण पाहू शकतो तेथे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्हाला लहान लहान प्रमाणात हस्तक्षेप तयार करण्याची आवश्यकता आहे आता त्या ठिकाणी तेथे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत आणि या प्रोजेक्ट पैकी बरेच प्रोजेक्ट डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट अँड क्लायमेट चेंज अडोप्शन वर आधारित केंद्रित आहेत यापैकी बहुतेक प्रोजेक्ट मध्ये स्थानिक लोकांच्या सहभागाची आणि गुंतवणूकीची बाजू देत आहेत आता आपण डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट अँड क्लायमेट चेंज वर आधारित प्रोजेक्ट पाहू या प्रोजेक्ट कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे त्यांचा सहभाग किती प्रमाणात आहे लोकांना अशा प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये अजून चांगल्या प्रकारे सहभागी होणे आवडते का वर स्लाईड मध्ये स्टडी एरिया मध्ये बद्दल चे काही फोटोग्राफ दाखविले आहे त्यांच्याकडे सरदारांची सिस्टम आहे ते मुख्य सर्वकाही निर्णय घेतात पारंपारिक राजा किंवा एक प्रकारची गव्हर्नन्स सिस्टम आहे त्याबद्दलचे काही फोटोग्राफ दाखविले आहे आम्ही आमचे सर्वेक्षण वा जिल्हा पश्चिम जिल्हा चिटानागा बॅंकपामा Bankpama झोवएली आणि बालेवाफिली या चार गावात केले आम्ही लोकांना काही कष्ट दिले आणि त्यांचे पब्लिक पार्टिसिपेशन बद्दल काय विचार आहेत ते पाहिले आम्हाला त्यांचे पब्लिक पार्टिसिपेशन बद्दल मते जाणून घ्यायची होते त्याबद्दल सांगण्याचे आम्ही त्यांना विनंती केली त्यांच्याकडे 2007 ते 2010 दरम्यान फ्लड आले होते आम्हाला लोकांकडून सांगण्यात आले की त्यांच्या मते प्रत्येक ग्रुप चे रिप्रेझेंटेशन असले पाहिजे कामाबद्दल क्लिअर ऑब्जेक्टिव्ह अग्री ऑब्जेक्टिव्ह निर्णय घेण्याची क्षमता कम्युनिटी बद्दलचे कायम रिलेशन लोकल नॉलेज इनकॉर्पोरेशन चांगले फॅसिलिटेटर अँड औटकम आवश्यक आहे त्यासोबतच लिव्हलिहूड सिक्युरिटी प्लॅन इम्पलेमेंटेशन ओवरशिप सेल्फ रेलिअन्स एफ्फेक्टिव्ह टाइम आवश्यक आहे लिव्हलिहूड सिक्युरिटी त्यांच्यामते त्यांना भूक लागली असताना ते कोणत्याही प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही म्हणून लिव्हलिहूड सिक्युरिटी क्रिटिकल आहे प्लॅन इम्पलेमेंटेशन त्यांना केवळ गप्पा मारणे अपेक्षित नसून काही प्रमाणात फिजिबल आऊट कम हवे आहेत ओवरशिप आणि सेल्फ रेलिअन्स साठी आमच्याकडे बर्याच कल्पना आहेत परंतु त्या पूर्ण करता येत नाही म्हणूनच आम्हाला आमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एम्पॉवर करणे आवश्यक आहे

एफ्फेक्टिव्ह टाइम आणि ग्रुप रिप्रेझेंटेशन बद्दल एकमत झाले आहे प्रोजेक्टबद्दल क्लिअर ऑब्जेक्टिव्ह अग्री ऑब्जेक्टिव्ह निर्णय घेण्याची क्षमता कम्युनिटी बद्दलचे कायम रिलेशन इत्यादी क्रायटेरियाचे त्यांना महत्त्व आहे असे आमच्या लक्षात आले आहे आम्ही कम्युनिटी पार्टिसिपेशन क्रायटेरिया डिफाइन करण्याऐवजी कम्युनिटी ने स्वतः पार्टिसिपेशन बद्दलचे मिनिंग आणि क्रायटेरिया डिफाइन करता येणे शक्य आहे धन्यवाद मी तूमचा आभारी आहे